सेल कल्चर टेक्नॉलॉजी या व्याख्यानमालेत आपले पुन्हा एकदा स्वागत आहे हे आपले दुसऱ्या आठवड्यातील तिसरे व्याख्यान आहे या अगोदर आपले दोन व्याख्यान झाले आहेत त्यात आपण सेल कल्चर प्रयोगशाळेचे आराखडे व आखणी कशी असावी याबद्दल समजून घेण्यास सुरुवात केली होती त्याबद्दल बोलतांना मी सांगितले होते पहिला मुद्दा म्हणजे अशा प्रकारच्या प्रयोगशाळेचा मुख्य उद्देश काय आहे हे ठरवायला हवे त्यानंतर या प्रयोगशाळेत कुठल्या प्रकारचे प्रयोग केले जातील आणि पुढील पाच ते दहा वर्षात या प्रयोगशाळेच्या विस्ताराची योजना काय आहे याचे महत्त्व जाणून घेतले म्हणजे प्रयोगशाळेचा विस्तार करताना कुठल्या नवीन सुविधा त्यामध्ये जोडता येतील याची योजना आपल्याकडे असायला हवी यादृष्टीने आपण विविध प्रकारच्या प्रयोगशाळा त्यांच्या कामगिरीनुसार समजून घेतल्या जसे की काही प्रयोगशाळांमध्ये पेशीविज्ञानाचा अभ्यास केला जातो तुम्हाला कदाचित अशी प्रयोगशाळा हवी असेल ज्यात इन विट्रो डेवलपमेंटल बायोलॉजीचा अभ्यास करण्यासाठी सुविधा असतील किंवा अशी प्रयोगशाळा ज्यात पेशी आधारित बायोसेन्सर पेशी उती अभियांत्रिकी व त्यांची इतर पदार्थांशी होणारी परस्परक्रिया किंवा जीवशास्त्राचे रासायनिक पैलू अभ्यासण्यासाठी सुविधा हव्या असतील असे काही प्रकार पहिले अशी सुविधा ज्यात विविध औषधी रेणूंचा किंवा फ्लूरोसंट रेणूंचा शोध घेतला जातो किंवा बायोमार्कर शोधले जातील मी हा मुद्दा इथे मागील मुद्द्यांसोबत जोडतो बायोमार्कर तसेच मागील व्याख्यानात सेल कल्चर प्रणाली ज्यात वाढीसाठी लागणाऱ्या विविध माध्यम आणि सबस्ट्रेट विकसित केले जातात किंवा बायोमेम्स ज्यात विविध मायक्रो इलेक्ट्रोमेकॅनिकल सिस्टम्स् या पेशी स्तरावर जोडल्या जातात अशा प्रकारच्या प्रयोगांवर आधारित उद्देश किंवा हेतू आपण शोधण्याचा प्रयत्न केला त्यानंतर आपण जागेची मर्यादा कमीत कमी किती जागा असावी जागेचे व्यवस्थापन त्यानंतर अर्थसहाय्य व्यवस्थापन याबद्दल बोललो त्यापुढे आपल्याला किती आधुनिक सोई किंवा सुविधा हव्या आहेत याविषयी बोललो तदनंतर आपण बोललो की काय आपल्याला पुढील दहा वर्षात प्रयोगशाळेचा विस्तार करण्याची गरज पडेल अशाप्रकारची दूरदृष्टीची गरज आणि सुरक्षेचे काही मुद्दे यावर नजर टाकली यापुढे आपण काही खबरदारीचे उपाय जे प्रयोगशाळा स्थापन करण्यापूर्वी लक्षात घ्यायला हवे त्याबद्दल बोलू एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल तुम्ही बऱ्याच मोठ्या स्तरावर आस्थापना स्थापित करत आहात आणि यासाठी एका विशिष्ट पातळीवर सुरक्षा पाहिजे अशा वेळेस तुम्हाला काही मुद्दे प्रामुख्याने लक्षात ठेवायला हवे समजा तुमची आस्थापना किंवा इमारत अनेक मजल्यांची असेल तर अशा वेळेस तेथून आपात्कालीन परिस्थितीत तातडीने बाहेर पडण्यासाठीचे मार्ग तिथे घेतले जाणारे खबरदारीचे उपाय आणि अयोग्य योजनांमुळे निर्माण होणारा धोका हे काही त्यातले प्रमुख मुद्दे जेव्हा आपण सेल कल्चर करण्याच्या दृष्टीने प्रयोगशाळा स्थापन करण्याविषयी बोलतो तेव्हा लक्षात असायला हवे की आपण जैविकदृष्ट्या सक्रिय पदार्थांसोबत काम करणार आहोत हे पदार्थ या विशिष्ट जागेतच असायला हवेत म्हणून पहिला आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे प्रयोगशाळेच्या प्रवेशाचे आणि निर्गमनाचे मार्ग व्यवस्थित असावे याचा अर्थ प्रयोगशाळेत येण्यासाठी प्रवेशद्वार योग्य पद्धतीचे असावे आणि निर्गमनाचा मार्ग देखील आपात्कालीन परिस्थितीत कुठल्याही अडथळ्याशिवाय लगेच बाहेर पडता येईल असा असावा म्हणजे प्रवेशाचे आणि बाहेर पडण्याचे मार्ग हे अतिशय मोकळे आणि योग्य पद्धतीचे असायला हवे आजचे हे आपले दुसऱ्या आठवड्यातील तिसरे व्याख्यान आहे म्हणजे W2 L3 "प्रयोगशाळेचा आराखडा बनवताना बाळगायची सावधगिरी" या काही बाबी आहेत ज्या आराखडा बनवताना किंवा त्या आधीपासून लक्षात ठेवायला हव्या तर मी तुम्हाला सांगितले प्रयोगशाळेचे प्रवेशद्वार व निर्गमनद्वार हे कुठलाही अडथळा विरहित आणि आपत्कालीन परिस्थितीत पटकन बाहेर पडता येईल अशा पद्धतीचे असावे हा फार महत्वाचा मुद्दा आहे दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या इतक्या बऱ्याच वर्षांच्या अनुभवावरून मला लक्षात आली जी बऱ्याच वेळा प्रयोगशाळेचा आराखडा बनवताना दुर्लक्षित होते ती म्हणजे जागेचा पुरेपूर वापर करून घेणे प्रयोगशाळेत जितकी जागा उपलब्ध आहे तिचा योग्य आणि पुरेपूर वापर कसा करता येईल हे मी तुम्हाला सांगेन उदाहरणार्थ समजा ही एक खोली आहे मी तुम्हाला येथे आकृतीत दाखवतो ज्यामुळे तुम्हाला लवकर लक्षात येईल ही एक खोली आहे आणि हे प्रवेशद्वार आणि निर्गमनद्वार आहे इथे आपल्याकडे पर्याय आहे की आपण वर्किंग बेंच कशा प्रकारे ठेवावे माझ्या अनेक वर्षाच्या अनुभवावरून आणि जे की योग्य देखील वाटते मला असे लक्षात आले आहे की या दोन मुद्द्यांचा जर समावेश करायचा असेल तर वर्किंग बेंच अशाप्रकारे असायला हवे मी इथे अशाप्रकारे छायांकित करून दाखवत आहे तुमच्या लक्षात येईल की यामुळे काम करण्यासाठी बराच मोठा भाग मिळतो हा भाग मी इथे बिंदूंनी छायांकित करून दाखवत आहे अशा प्रकारच्या व्यवस्थेचा फायदा असतो परंतु मी पाहिले आहे काही व्यक्ती ते वेगळ्या प्रकारे करतात ते मी तुमच्या विचारावर सोडतो काही ठिकाणी मी पाहिले आहे जे खरेतर मला पटत नाही परंतु त्या प्रयोगशाळेत टेबल काहीसे अशाप्रकारे मध्यभागी ठेवलेले असतात किंवा काही अशा प्रकारे म्हणजे एक टेबल असा दुसरा टेबल असा आणि अशी वेगवेगळी जोडणी त्यांनी केलेली असते परंतु मागील अनेक वर्षापासून जगात अनेक ठिकाणी जिथे मी प्रयोगशाळेचे आराखडे बनवले आहेत मला असे आढळून आले आहे की भिंती जवळची जागा वापरणे हा सगळ्यात सोपा आणि योग्य मार्ग आहे तुम्ही तुमचा वर्किंग बेंच अशाप्रकारे ठेऊ शकता आणि इतर वस्तु ठेवण्याकरता भिंतीलगतचा वरचा भाग वापरू शकता हा भाग अतिशय उंचावर नको किंवा तो उंचावर असला तरी त्यातील सर्वात वरच्या कप्प्यात अशा वस्तू ठेवू शकता ज्या तुम्हाला कमी लागतात अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण व्यवस्था करू शकता माझ्या मते येथे दाखवलेली व्यवस्था उत्तम आहे ज्यात संपूर्ण जागेचा व्यवस्थित वापर होतो जगातल्या सर्व सेल कल्चर प्रयोगशाळांमध्ये CO2 इन्क्युबेटरचा वापर होतो याचा वापर संवर्धन बशीत पीएच एकसमान राखण्यासाठी केला जातो याबद्दल मी नंतर सांगेन आता हे महत्वाचे आहे की CO2 इन्क्युबेटरसाठी तुम्हाला CO2 सिलेंडरची गरज असते हे सिलेंडर उंच असतात म्हणून यांच्यासाठी एक विशेष जागा असायला हवी हे सिलेंडर फक्त त्या विशेष जागेवरच ठेवायला हवे सामान्यतः ते आतल्या बाजूस दरवाजा जवळ ठेवले जातात किंवा दरवाजालगत बाहेरच्या बाजूस ते ठेवता येऊ शकतात तुम्ही सिलेंडर यापैकी कुठेही ठेवा परंतु मी बऱ्याच ठिकाणी पाहिले आहे बऱ्याच लोकांना हा विसर पडतो की हे सिलेंडर अतिशय जड असतात जर हे सिलेंडर खाली पडले तर त्यामुळे अतिशय गंभीर स्वरूपाची इजा होऊ शकते त्यामुळे सिलेंडर पडू नये यासाठी त्यांना धातूचे चिमटे लावून ठेवता येतात ही एक अतिशय महत्वाची काळजी घ्यायला हवी दुसरी गोष्ट म्हणजे समजा तुम्ही सिलेंडर इथे ठेवले आहे किंवा इथे ठेवले आहे हे मी इथे गोल आकाराने दाखवत आहे आणि इथे तुम्ही इन्क्युबेटर ठेवले आहे जे मी निळ्या रंगाने दाखवले आहे तर अशा परिस्थितीत या इन्क्युबेटर शेजारी तुम्ही सिलेंडर ठेवायला हवे जेव्हा तुम्ही टेबल बनवणार आहात त्यावेळेस तुम्हाला ही काळजी घ्यावी लागेल की जर इथे तुम्ही इनक्यूबेटर ठेवणार असाल तर त्यासाठी लागणारे सिलेंडर तुम्ही इथे त्याच्याजवळ ठेवू शकाल म्हणजे तुम्हाला अगोदर या दोन्हींच्या जागा ठरवाव्या लागतील हे मी इथे निळ्या रंगात दाखवत आहे तुम्ही ते इथे कोपऱ्याच्या भागात ठेऊ शकता इनक्यूबेटरची जागा ठरवतांना तुम्ही ते मुख्य प्रवेशद्वारापासून जास्तीत जास्त लांब राहील याला प्राधान्य द्या दुसरी गोष्ट म्हणजे ते कोपऱ्यात असायला हवे जिथे त्याचा हवेशी कमीत कमी संबंध येईल जेव्हा कुणी बाहेरून प्रवेश करेल तेव्हा त्यासोबत हवेचा प्रवाह देखील आत येईल म्हणून त्याला या हवेच्या प्रवाहापासून जास्तीत जास्त दूर ठेवण्याचा प्रयत्न करा तुमच्याकडे पर्याय आहे एक तर तुम्ही त्याला या कोपऱ्यात ठेवू शकता किंवा तुम्ही त्याला या दुसऱ्या D कोपर्यात ठेऊ शकता हे मी इथे छायांकित करतो हा A भाग हा D भाग आणि हे प्रवेशद्वार ज्याला आपण E म्हणू तुम्ही याला या A ठिकाणी ठेवा किंवा D ठिकाणी ठेवा परंतु त्यासाठी तुम्हाला येथे टेबलामध्ये खंड पाडून येथे सिलेंडर ठेवण्यासाठी पुरेशी जागा करावी लागेल आता पुढची गोष्ट म्हणजे आपण या प्रयोगशाळेत किती इन्क्युबेटर वापरणार आहोत आणि पुढच्या दोन वर्षात किंवा पुढच्या दहा वर्षात तुम्हाला किती इन्क्युबेटरची गरज आहे कदाचित तुम्हाला दोन इन्क्युबेटर लागतील किंवा तुम्हाला एक सामान्य इन्क्युबेटर आणि एक CO2 इन्क्युबेटर लागू शकेल हा एक महत्त्वाचा मुद्दा तुम्ही अगोदरच लक्षात घ्यायला हवा कदाचित तुम्हाला वाटेल की हा व्यक्ती किती साध्या साध्या गोष्टींबद्दल सांगत आहे किंवा यात काही मोठी गोष्ट नाही परंतु जेव्हा तुम्ही प्रयोगशाळेची योजना बनवत असाल भविष्यात तुम्हाला त्यावर काही विस्तार करावा लागेल आणि तुम्हाला कुणी सांगेल की या प्रयोगशाळेत एखाद्या नवीन सुविधेची गरज आहे त्यावेळेस हे कामात येईल योजना बनवत असताना हे ही माहीत असायला हवे की या प्रयोगशाळेत नेमके किती व्यक्ती काम करणार आहेत म्हणजे वापरकर्त्यांची संख्या समजा 2017 ला इथे N इतके व्यक्ती काम करणार आहे आणि भविष्यात तुमच्या प्रयोगशाळेमध्ये वृद्धी झाली तर तुम्हाला एक अंदाजितपणे सांगता यायला हवे की भविष्यात उदाहरणार्थ 2027 मध्ये या प्रयोगशाळेत किती व्यक्ती काम करू शकतील ही N संख्या बदलू शकते तुम्ही डिपार्टमेंटल प्रयोगशाळा उभारत आहात की संस्थेसाठी प्रयोगशाळा उभारत आहात अथवा वैयक्तिक स्तरावर प्रयोगशाळा उभारत आहात यावर ही संख्या अवलंबून आहे जर वैयक्तिक स्तरावर प्रयोगशाळा असेल तर तुम्हाला माहित असेल यामध्ये किती पदवी शिकणारे विद्यार्थी पदव्युत्तर विद्यार्थी आणि पोस्ट डॉक व्यक्ती आहेत जर तुम्ही डिपार्टमेंटल प्रयोगशाळा उभारत आहात तर तुम्हाला अंदाजे किती प्राध्यापक व त्यांच्यासोबत काम करणारे व्यक्ती यांची संख्या माहीत असेल उदाहरणार्थ दहा प्राध्यापक आहेत आणि प्रत्येकासोबत २ ३ ठराविक व्यक्ती ही प्रयोगशाळा वापरतील यासाठी काही ठराविक नेमून दिलेले व्यक्ती असावे मी जवळपास माझ्या मागच्या दोन दशकांच्या अनुभवाने हे शिकलो की अशा प्रकारच्या विशिष्ट कार्यासाठी नेहमी काही ठराविक व्यक्तींना नेमून दिले पाहिजे हे नेमून दिलेले ठराविक व्यक्तीच या प्रयोगशाळेत काम करतील जर तुमची प्रयोगशाळा अनेक व्यक्ती वापरत असतील तर त्यामुळे कंटॅमीनेशनचे प्रश्न उद्भवू शकतात प्रयोगशाळेत कोणीही यावे कोणीही जावे असे करणे योग्य नाही ही प्रयोगशाळा तुमची वैयक्तिक असेल तर तुम्ही तशी परवानगी देऊ शकता पण जेव्हा ही एक डिपार्टमेंटल प्रयोगशाळा किंवा संस्थेची प्रयोगशाळा असेल तर तुम्ही त्यात व्यक्तींना प्रवेश प्रतिबंधित करू शकता जेणेकरून फक्त ठराविक व्यक्ती ते वापरू शकतील याच्यात कदाचित काही गैरसोयी निर्माण होतील पण त्याचे नियोजन तुम्ही करू शकता जसे की या महिन्यात हे ठराविक व्यक्ती प्रयोगशाळा वापरतील पुढच्या महिन्यात दुसरे काही वापरतील हा एक पर्याय असू शकतो परंतु तुम्ही इतर व्यक्तींना याचे प्रशिक्षण दिल्यास ही गैरसोयदेखील मिटू शकते तर हा ठराविक व्यक्तींना नेमून देण्याचा मुद्दा झाला आज 2017 पासून तर 2027 पुढे दहा वर्ष येथे किती व्यक्ती वापर करतील यानुसार तुम्ही इनक्यूबेटरचे विविध कप्पे त्यांना नेमून देऊ शकतात कारण CO2 इन्क्युबेटर महागडे असते त्याला बराच खर्च येतो त्यामुळे जेव्हा कोणी नवीन सहकारी रुजू होतो अशा वेळेस गैरसोय होते याला उपाय म्हणजे वेगवेगळे कप्पे हे वेगवेगळ्या व्यक्तीने वापरावे पण यानंतर सुद्धा काही प्रश्न उद्भवतात जसे की जर कोणी थेट प्राणी शरीरातून पेशी घेत असतील म्हणजे प्रायमरी कल्चर करत असतील तर त्यात कंटॅमीनेशनची शक्यता जास्त असते यासाठी योग्य प्रशिक्षण मिळालेल्या व्यक्तीने हे काम करायला हवे जर कोणी सेल लाईन वापरत असेल तर त्यात कंटॅमीनेशनची शक्यता कमी असते कारण या पेशी नायट्रोजन सिलेंडरमध्ये ठेवल्या जातात इन्क्युबेटर्सची विभागणी तुम्ही कशी कराल हे तुमच्यावर अवलंबून आहे कदाचित तुम्ही वेगवेगळ्या व्यक्तींना वेगवेगळे इन्क्युबेटर्स नेमुन देऊ शकाल यासाठी तुम्हाला अधिक इन्क्युबेटर्स लागतील परंतु त्यांना लागणारा वायु एकाच सिलेंडर मधून येईल मी अनेक ठिकाणी मागच्या बऱ्याच वर्षात पाहिले आहे की अनेक वेळा सिलेंडर मधील वायु संपण्यात आलेला किंवा संपलेला असतो परंतु कुणाचे त्याकडे लक्ष जात नाही यामुळे पेशी मृत होतात अशा समस्या बऱ्याच वेळा घडतात आणि यामुळे अनेक वेळा आपत्तीजनक परिस्थिती निर्माण होते या प्रयोगशाळेत किती व्यक्तींचा वापर असेल आणि तुम्ही त्यांना कशा प्रकारे विभागणी करून द्याल हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे परंतु एक महत्त्वाची बाब म्हणून मी ते इथे पुन्हा पुन्हा सांगत आहे या गोष्टीचे काळजीपूर्वक नियोजन व्हायला हवे यापुढील महत्त्वाचा मुद्दा बहुतांशी प्रयोगशाळांमध्ये सेल लाईन वापरल्या जातात त्यांना सेल लाईन साठवून ठेवण्यासाठी द्रव नायट्रोजन भरलेले क्रायो कॅन्सची गरज असते हे विशिष्ट कॅन्स असतात अधिक समजण्यासाठी मी इथे आकृती काढून दाखवतो हे जवळपास दुधाचे कॅन्स सारखे दिसतात परंतु हे थोडे अधिक गोलाकार असतात या कॅन्स मध्ये पेशी ठेवण्यासाठी विशिष्ट प्रकारचे कप्पे असतात याप्रमाणे आणि त्यांच्यावर झाकण असते या कॅन्स मध्ये द्रव नायट्रोजन भरला जातो तिथे असे विशिष्ट प्रकारचे कप्पे आहेत या कप्प्यांमध्ये छोट्या छोट्या वायल्स ठेवल्या जातात त्यानंतर हे संपूर्णपणे या कॅन्समध्ये अशाप्रकारे ठेवतात जिथे जिथे सेल लाईन साठवून ठेवण्याची गरज असते अशा सगळ्या सेल कल्चर प्रयोगशाळांमध्ये या पेशी द्रव नायट्रोजनमध्ये कमी तापमानावर साठवले जाते अशाप्रकारे आपण ते अनेक वर्षांपर्यंत किंवा दशकांपर्यंत साठवून ठेवू शकतो या द्रव नायट्रोजनच्या प्रमाणात काळानुसार घट होत जाते तसेच जेव्हा जेव्हा हे कॅन्स उघडले जातात त्यातून काही प्रमाणात द्रव नायट्रोजन घटतो तो तुम्हाला वेळोवेळी किंवा आठवड्याला पुन्हा भरावा लागतो हे कॅन्स अतिशय जड असतात त्यामुळे तुम्हाला ते व्यवस्थितपणे ठेवण्यासाठी जागा ठरवावी लागेल पुन्हा आपल्या आराखड्याकडे वळूया तर समजा इथे कुठेतरी तुम्ही यासाठी ठराविक आणि योग्य अशी जागा निवडली आहे समजा ते तिथे ठेवले तर प्रत्येक वेळेस तुम्हाला नायट्रोजन सिलेंडर इथपर्यंत आणावा लागेल जेणेकरून तुम्ही या कॅन्समध्ये नायट्रोजन भरू शकाल म्हणून याची जागा अशी असावी जेणेकरून तुम्हाला कमीत कमी अंतर पार करावे लागेल पण यामुळे दुसरी समस्या निर्माण होऊ शकते समजा तुम्ही हे इनक्यूबेटर या कोपऱ्यात ठेवले आहे तर प्रत्येक वेळेस कार्बन डाय ऑक्साइड सिलेंडर इथपासून प्रवेशद्वारापासून इनक्यूबेटरपर्यंत आणावा लागेल कार्बन डाय ऑक्साइड सिलेंडर म्हणजे CO2 सिलेंडर याची ने आण करताना नेहमी काळजी घ्यायला हवी जेणेकरून काही जमिनीवर काही सांडणार नाही तसेच त्यामुळे कुठल्याही प्रकारची अस्वच्छता होणार नाही असे बरेच वेळा होते म्हणून याची काळजी घेणे गरजेचे आहे जेव्हा असे सिलेंडर प्रयोगशाळेत येतात तेव्हा तुम्ही ते ठेवण्याअगोदर व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायला हवे किंवा पुसून घ्यायला हवे ते जड असतात त्यामुळे योग्य काळजी घ्यायला हवी त्यांना त्यांच्या नियोजित जागेवर व्यवस्थितपणे ठेवा ज्यावेळेस त्यांची ने आण करायची असेल अशा वेळेस त्यावर थोडे अल्कोहोल टाकून व्यवस्थितपणे पुसून घ्यायला हवे प्रयोगशाळेतून नेतांना ते प्रयोगशाळेच्या मध्यभागातून न नेता कडे कडेने न्यायला हवे जेणेकरून त्यामुळे फरशी अस्वच्छ होणार नाही आता आपण नायट्रोजन कॅन्स कुठे ठेवावे याबद्दल बोललो यांना सेल लाईन स्टोरेज कॅन्स पण म्हणतात यांना द्रव नायट्रोजन पुरवठा करावा लागतो यांना ठेवण्यासाठी प्रयोगशाळेत ठराविक जागा असायला हवी यातील कमीत कमी १ कॅन तुम्ही सेल लाईन साठवून ठेवण्यासाठी वापरू शकता आणि दूसरा एक कॅन द्रव नायट्रोजन साठवून ठेवण्यासाठी वापरावा लागेल म्हणजे तुम्हाला कमीत कमी दोन कॅन्सची गरज आहे हे लक्षात ठेवून तुम्ही सुरुवातीलाच याची तरतूद करू शकता असे केले तर नंतर समस्या उद्भवणार नाही अशा प्रकारचे कॅन्स हे वेगवेगळ्या आकारात मिळतात मी पाहिले बऱ्याच प्रयोगशाळांमध्ये बऱ्याच वेगवेगळ्या आकाराचे कॅन्स वापरले जातात यासाठी तुम्हाला अगोदर तुमची एकूण गरज माहित असायला हवी तुम्ही किती प्रमाणात पेशी साठवून ठेवणार आहात त्यावर देखील हे अवलंबून आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा या कॅन्सचा आकार तुम्ही मोठ्या आकारात घेतले तर त्याच्या हालचाली वर काही निर्बंध येतील जर तुम्ही लहान आकाराचे घेतले तर त्यामध्ये कमी प्रमाणात साठवणूक होईल हे दोन्ही महत्त्वाचे मुद्दे आहेत कुठेतरी या दोघांपैकी मध्यम आकार असलेले कॅन्स तुम्हाला घ्यावे लागतील ज्यामुळे त्यांची हालचाल व्यवस्थित रित्या करता येईल आणि त्यात जास्त प्रमाणात साठवणूक देखील करता येईल म्हणजे आपले दोन्ही उद्देश साध्य होतील हे ठरवणे म्हणजे पुन्हा आपल्या योजनेचाच एक भाग आहे आपण पुन्हा आपल्या प्रयोगशाळा आखणी मुद्द्याकडे येऊ जसे की मी तुम्हाला सांगितले खोलीच्या एका कोपर्यात CO2 सिलेंडर आणि त्यासोबत CO2 इनक्यूबेटर ठेवणे योग्य आहे या महत्त्वाच्या गोष्टी इथे असायला हव्या त्यानंतर या दुसऱ्या कोपऱ्यात पेशींच्या साठवणुकीसाठी कॅन्स आहेत त्यानंतर आपण साठवणुकीसाठी लागणारे सिलेंडर व त्यांच्या ठराविक जागेविषयी बोललो हे सिलेंडर व्यवस्थित साखळीने किंवा चिमट्यांनी अडकवून ठेवायला पाहिजे जेणेकरून ते पडणार नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी तुम्हाला माझ्या अनुभवावरून सांगतो की तुम्ही असे सिलेंडर घेऊन जाण्यासाठी नेहमी ट्रॉलीचा वापर करायला हवा मी पाहिले आहे अनेक विद्यार्थी सिलेंडर घरंगळत नेतात हे अतिशय धोकादायक आहे असे बिलकुल करू नये कृपया जेव्हा तुम्ही प्रयोगशाळेचा आराखडा तयार कराल तेव्हा तुम्ही नक्की अशा ट्रॉली विकत घ्या यांच्यासोबत साखळी किंवा चिमटे सुद्धा येतात जेणेकरून सिलेंडर कलंडणार नाही असे केल्याने तुमची तुमच्या सहकाऱ्यांच्या व इतरांच्या सुरक्षेची खात्री असते त्यामुळे या गोष्टीला महत्त्व दिले गेले पाहिजे तसेच या ट्रॉलीसाठी देखील एक ठराविक जागा असायला हवी म्हणजे जेव्हा गरज असेल त्यावेळेस त्वरित तिथून घेता येईल आणि वापर झाल्यावर पुन्हा तिथे ठेवता येईल त्यातही काही लहान ट्रॉली मिळतात जे छोट्या वस्तूंसाठी कामात येऊ शकतात परंतु सिलेंडरसारख्या महत्त्वांच्या वस्तूसाठी तुम्ही त्या मानाने मोठी ट्रॉली घ्यायला हवी ज्यामुळे तुमचे काम सोपे होईल पण मोठ्या आकारामुळे कदाचित जागेची समस्या उद्भवू शकते हे या विषयातील काही सुरुवातीचे मुद्दे होते पुढील व्याख्यानात आपण यातील इतर मूलभूत गरजा व आराखडे याविषयी अधिक जाणून घेऊ